बायोरिएक्टर्सवरील या एनपीटीएल ऑनलाइन प्रमाणन अभ्यासक्रमातील व्याख्यान 6 मध्ये आपले स्वागत आहे मागील व्याख्यानात आपण एन्जाइम कायनेटिक्सकडे पाहिले होते आपण मायकेलिस मेंटेन एन्जाइम कायनेटिक्ससाठी समिकरण प्राप्त केले आणि आपण एक समस्या एक सराव समस्या 2 1 देखील पाहिली होती या व्याख्यानात ती समस्या सोडवू समस्या अशी आहे मी येथे पूर्ण स्क्रीन उघडतो एक औद्योगिक शास्त्रज्ञ वाढीच्या काळात पेशी संवर्धनामुळे निर्माण होणाऱ्या विषाची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन पद्धतीचा अभ्यास करत आहे विषाच्या घटीद्वारे पेशीचे उत्पादन वाढवणे आणि मिडीयमचा पुनर्वापर करणे ही उद्दिष्ट्ये आहेत विषाचे प्रमाण 7 5 मिलीमोलार पेक्षा कमी असल्यास पेशींच्या वाढीवर विषाचे परिणाम होत नाही ती ज्या विशिष्ट विषाचा अभ्यास करत आहे E हे एन्झाइम वापरून एन्झाइमॅटिक पद्धतीने X हे तोडले जाऊ शकते ब्रेकडाउनचा अभ्यास 30 डिग्री C वर 7 2 च्या p h वर केला गेला आणि बॅच परिस्थितीत खालील कायनेटिक डेटा प्राप्त झाला वेळेनुसार X मधील फरक दिले गेले आहेत भाग a मध्ये तुम्हाला या एन्झाइमॅटिक डिग्रेडेशनसाठी मायकेलिस मेंटेन मापदंड निर्धारित करण्यास सांगितले होते आणि भाग b जर एकूण एन्जाइमचे प्रमाण तिप्पट झाले तर 30 मिनिटांनंतर माध्यमात X ची विषारी पातळी असेल का तर ही समस्या भेडसावत होती चला तर मग ही समस्या सोडवू पहिला प्रश्न आपला नेहमीचा पहिला प्रश्न कशाची गरज आहे भाग a मायकेलिस मेंटेनचे मापदंड जे आपल्याला माहित आहेत ते v m आणि K m आहेत मायकेलिस मेंटेन समीकरणात v बरोबर v m s भागिले K m अधिक s मी हा चौरस कंस प्रमाणासाठी टाकला आहे दुसऱ्या शब्दांत कंसाशिवाय s म्हणजे इथले प्रमाण s इतकेच आहे प्रत्येक वेळी हा चौरस कंस लिहिणे थोडे अवघड आहे म्हणून मी ते वगळले आहे मी ते आतापासून या अभ्यासक्रमात वगळणार आहे तर काय ओळखीचे आहे किंवा दिलेले आहे वेळ विरुद्ध विषाच्या प्रमाणावरील डेटा विष येथे सब्सट्रेट आहे विष हे एन्झाइमच्या प्रतिक्रियेसाठी सब्सट्रेट आहे म्हणून आपल्याकडे s विरुद्ध t आहे आणि आपल्याला हे देखील माहित आहे की व्याख्यान 5 मधील व्याख्यान सामग्रीवरून मायकेलिस मेंटेन मापदंड m m मापदंड लाइनविव्हर बर्क आलेखचा स्लोप आणि इंटरसेप्टमधून मिळू शकतात लाइनविव्हर बर्क आलेख एक भागिले v विरुद्ध एक भागिले s आहे आता जे आवश्यक आहे ते दिले आहे त्याच्याशी कसे जोडायचे आपल्याला वेग आवश्यक आहे कारण आपल्याला 1 भागिले v विरुद्ध 1 भागिले s असा आलेख काढणे आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला प्रथम v आवश्यक आहे जेव्हा आपण अशा माहितीसह कार्य करत असतो तेव्हा आपण प्रत्येक वेळेच्या अंतरासाठी सरासरी वेग मोजू शकतो या प्रकरणात 0 ते 10 मिनिटे हे पहिल्या वेळेचा कालावधी आहे 10 ते 20 मिनिटे हे दुसऱ्या वेळेचा कालावधी आहे 20 ते 50 मिनिटे हे तिसऱ्या वेळेचा कालावधी आहे आणि 50 ते 100 हे चौथ्या वेळेचा कालावधी आहे आपण डेल्टा X भागिले डेल्टा t यावरून वेग मोजू शकतो आणि आपल्याकडे येथे प्रमाणाशी संबंधित वेळा आहेत परंतु आपल्याकडे दरांशी संबंधित वेळा नाहीत साधारणपणे काय केले जाते दर मोजला जातो तो कालावधीच्या मध्य बिंदूला नियुक्त केला जातो पहिल्या प्रकरणात कालावधी 0 ते 10 आहे आणि म्हणून सरासरी 5 आहे आपण दर मोजतो आणि 5 मिनिटांच्या वेळेस नियुक्त करतो मी तुम्हाला ते दाखवतो v हे वजा डेल्टा s डेल्टा t आहे v ∆S∆t आणि या प्रकरणात पहिल्या प्रकरणात 10 वर 17 7 आहे 0 वर ते 20 आहे तर 17 7 वजा 20 म्हणजे डेल्टा s आणि डेल्टा t हे 10 वजा 0 आहे म्हणजे आपल्याकडे तेथे आहे समान आहे हे होते 17 7 वजा 20 बरोबर वजा 2 3 येईल वजा 2 3 चे वजा हे अधिक 2 3 आहे 2 3 भागिले 10 हे 0 23 आहे 23 मिलीमोल मध्ये हे मिलीमोल मिलीमोल प्रति मिनिट दिले आहे v 17 7 200 23 mMmin 1 assigned to t 5 min S 18 85 म्हणून आपल्याला 0 आणि 10 च्या मध्य बिंदूवर तो नियुक्त करणे आवश्यक आहे जे आपण पाहिले की 5 मिनिटे होते म्हणून टी बरोबर 5 मिनिटे सब्सट्रेट प्रमाण जर आपण असे गृहीत धरले की ते या वेळेच्या अंतरामध्ये रेखीयरित्या बदलते तर हे गृहितक आहे जे की आपण बनवत आहोत जे आपल्याकडे जवळचे अंतर असलेले बिंदू असल्यास चांगले मिळेल बघूया हा इथे एक प्रकारचा अंदाज असेल काही बिंदू जास्त अंतरावर आहेत परंतु काहीही असेल तरी हा डेटा आहे ज्यावर आपल्याला काम करणे गरजेचे आहे म्हणून आपण डेटासह जे काही करू शकतो ते करू या तर मध्य बिंदू उलट मध्य बिंदू जो t बरोबर 5 मिनिटे तेथे सब्सट्रेटचे प्रमाण 18 85 आहे जी या दोघांची सरासरी आहे आणि तीच आपल्याला नियुक्त करायची आहे नंतर v 2 हे या आणि या दरम्यान आहे 15 8 वजा 17 7 20 वजा 10 संपूर्ण गोष्टीचे वजा 0 19 मिलीमोल प्रति मिनिट होते v 15 8 17 19 mMmin 1 assigned to t 15 min S 16 75 mM आणि आपल्याला मध्य बिंदूवर ते अगदी सब्सट्रेटचे प्रमाणसुद्धा नियुक्त करणे आवश्यक आहे कारण आपण येथे 1 भागिले v विरुद्ध 1 भागिले s आलेख काढत आहोत तर 10 आणि 20 मिनिटांचा मध्य बिंदू 15 मिनिटे आहे आणि मध्य बिंदू असे गृहीत धरले की या विभागात रेषीय पद्धतीने घटते 17 7 आणि 15 8 सरासरी 16 75 आहे तर t बरोबर 15 मिनिटे s बरोबर 16 75 आणि असेच पुढे ही संख्या 5 मिळविण्यासाठी आपण v जे मोजले होते ते 0 23 होते 5 मिनिटांचा संबंधित s 18 85 होता रेखीयता गृहीत धरून या वेळी t बरोबर 15 मिनिटे s हे 16 75 आहे v बरोबर 0 19 आणि इतर ही दोन गणना आपण तपशीलवार पाहिली होती त्याच प्रकारे आपल्याला ही मूल्ये 35 मिनिटे आणि 75 मिनिटे मिळतील जी त्या संबंधित कालावधीचे मध्यबिंदू आहेत संबंधित रेखीय भिन्नतेचे s मध्य बिंदू आणि v ज्याची गणना केली गेली होती त्या कालावधीमध्ये गणना करण्यात आलेला सरासरी दर होता Time min 5 15 35 75 S mM 18 8 v mM min 1 0 112 आता आपल्याकडे हे आहे आपल्याला 1 भागिले v विरुद्ध 1 भागिले s आलेख काढणे गरजेचे आहे 1 भागिले v विरुद्ध 1 भागिले s हा आलेख आपल्याला तयार करायचा आहे आपल्याकडे v आणि s आहेत म्हणून आपल्याला त्यांच्या व्यस्त मूल्यांची आवश्यकता आहे जर आपण 18 85 चे व्यस्त केले तर 1 भागिले 18 85 हे 0 053 होते तुम्ही हिशोबाची पडताळणी करू शकता कुठेतरी संख्यात्मक त्रुटी असल्यास मला सांगा 75 चा व्यस्त 0 06 आहे 2 चा व्यस्त 0 076 आहे 7 8 चा व्यस्त 0 128 किंवा 1 भागिले ते त्याचप्रमाणे v चा व्यस्त 1 भागिले v 0 23 4 35 1 भागिले 0 26 आहे 1 भागिले 0 78 आणि 1 भागिले 0 112 8 1S mM 1 0 06 0 128 1v 1 4 35 5 26 5 78 8 93 आता आलेख तयार करण्यासाठी स्प्रेड शीट वापरणे चांगले आहे तुम्ही आलेख करण्यासाठी आलेख कागद वापरू शकता तुम्ही आलेख तयार करण्यासाठी स्प्रेड शीट वापरू शकता मी तुम्हाला स्प्रेड शीट वापरून दाखवतो आपल्याकडे 1 भागिले s मूल्ये या स्तंभामध्ये आहेत आणि 1 भागिले v मूल्ये या स्तंभामध्ये आहेत जर आपण 1 भागिले s आणि 1 भागिले v मधील आलेख तयार केला तर ही समान मूल्ये आहेत जी आपण सारणीमध्ये आधी पाहिली होती जर आपण हा 1 भागिले v विरुद्ध 1 भागिले s असा आलेख तयार केला तर आपल्याला हे बिंदू मिळतात आता ही स्प्रेड शीट एम एस एक्सेल आपल्याला वापरण्याची परवानगी देते किंवा आपल्याला सर्वोत्तम रेषा सर्वोत्तम रेषा जी या बिंदूंना समावणारी रेषा काढण्याची परवानगी देते 9879 च्या किमान वर्ग किंमतीसह ही सर्वात उत्तम रेषा आहे आणि समीकरण जे मी येथे दाखवायला सांगितले आहे म्हणजे 58 348 x अधिक 1 4559 y हे 1 भागिले v x हे 1 भागिले s आहे तर 1 भागिले v म्हणजे 58 348 गुणिले 1 भागिले s अधिक 1 हे शोधण्यासाठी तुम्ही तुमच्या गणनेत हे केले असते तुम्ही आलेख कागद देखील वापरू शकता जे की ठीक आहे जर तुम्ही तसे केले तर तुम्ही इथपर्यंत पोहोचले पाहिजे 1 भागिले हा सारखा आलेख आहे आणि हा स्लोप 58 35 आहे सॉफ्टवेअर तुम्हाला मोठ्या संख्येने अंक देईल परंतु आपल्याला आपल्यासाठी उपयुक्त असलेले अंक निवडण्याची आवश्यकता आहे आपण हे निवडू या येथे दशांश बिंदूनंतर दोन अंक स्लोप 58 35 आहे आणि आपल्याला माहित आहे की लाइनविव्हर बर्क आलेखामध्ये हा स्लोप K m भागिले v m आहे म्हणून K m भागिले v m हे 58 35 आहे आणि लाइनविव्हर बर्क आलेखामध्ये आपल्याला माहीत आहे इंटरसेप्ट 1 भागिले v m आहे जो 1 46 होईल मी येथे या मोठ्या संख्येच्या अंकांना दशांश बिंदू नंतरच्या दोन अंकांपर्यंत पूर्ण करत आहे जसे की 1 46 Slope Kmvm58 35 Intercept 1vm1

26 mM तर यावरून आपण v m आणि k m शोधू शकतो तुम्हाला माहिती आहे की सर्वात सोपी गोष्ट म्हणजे v 1 भागिले 1 भागिले 1 46 हे v m असेल आणि म्हणून v m हे 0 69 मिलीमोलर प्रति मिनिट आहे आणि आता आपल्याला माहित आहे की v m आपण येथे बदलू शकतो येथे आणि एक K m मोजा K m हे 58 35 गुणिले v m होईल तुम्हाला k m भागिले v m 58 35 हे माहीत आहे म्हणून k m हे 58 35 गुणिले v m आहे ते 58 35 गुणिले 0 69 किंवा 40 26 मिलीमोलर होते तर हे मायकेलीस मेन्टेन मापदंड v m आहे जे 0 69 मिलीमोल प्रति मिनिट आहे आणि k m जे 40 26 आहे तो भाग a होता आपल्याकडे अजून भाग b बाकी आहे भाग b साठी समान प्रश्न आहे काय गरजेचे आहे एकूण एंजाइमचे प्रमाण तिप्पट झाल्यास 30 मिनिटांनंतर माध्यमात X ची विषारी पातळी असेल का आपल्याला ते शोधण्याची आवश्यकता आहे काय माहित आहे किंवा दिलेले आहे X ची विषारी पातळी 7 5 मिलीमोलर आहे 0 वेळेस X चे प्रमाण टेबलमधून 20 मिलीमोलर आहे आपल्याला माहित आहे की मायकेलिस मेंटेन समीकरण या प्रतिक्रियेच्या दरावर नियंत्रण ठेवते आपल्याला भाग a वरून मायकेलीस मेन्टेन मापदंड माहित आहेत हे सर्व आपल्याला माहित आहे की आता आपल्याला जे आवश्यक आहे त्यास जे दिले आहे त्यास जोडणे आवश्यक आहे आपण ते कसे करू आपल्याला सुरुवातीच्या कालावधीत S किंवा X किंवा येथे विष जे S आहे विष X येथे S आहे ते 20 मिलीमोलार्सवरून 7 5 मिलीमोलार्सपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ घेते हे शोधणे गरजेचे आहे जर ती वेळ 30 मिनिटांपेक्षा जास्त असेल होय 30 मिनिटे पूर्ण झाल्यावर 7 5 मिलीमोलर किंवा त्याहून अधिक असेल जर वेळ 30 मिनिटांपेक्षा कमी असेल तर नाही माध्यमामध्ये विषारी प्रमाण असणार नाही s शोधण्यासाठी आपल्याला हे ओळखले पाहिजे की v हा दर आहे या बॅच प्रक्रियेत s ज्या दराने गायब होत आहे v बरोबर वजा d s d t आहे तुम्हाला सब्सट्रेटचा संचय दर माहित आहे येथे वजा संचय बरोबर v m s k m भागिले K m अधिक s v dSdtvmSKmS जर आपण हे डिफ्रेंशियल समीकरण वजा K m अधिक s भागिले s सोडवले d s बरोबर v m d t KmSSdSvmdt आपणास डिफ्रेंशियल समीकरणाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्याला सर्व चलने योग्य चलने एका बाजूला मिळणे आवश्यक आहे सर्व s या बाजूला आहेत आपण ते केले आहे K m भागिले s अधिक 1 त्या d s चे वजा बरोबर v m d t आहे इंटीग्रेट केल्यावर आपल्याला वजा K m ln S अधिक S हे v m t मिळेल Km lnSSvmt आणि इंटीग्रेटींगेशनच्या मर्यादा S0 ते S S साठी आणि t0 ते t t साठी आणि t0 0 आहे त्यामुळे जर आपण ते इंटीग्रेट केले तर Km lnSS0S S0vm Or Km lnS0SS0 Svmt जेव्हा एकूण एन्झाइमचे प्रमाण तिप्पट केली जाते तेव्हा मूलत काय होते एकूण एन्झाइमचे प्रमाण नवीन एकूण एन्झाइमचे प्रमाण जुन्या एकूण एन्झाइमचे प्रमाणाच्या तिप्पट आहे परंतु एकूण एन्झाइम प्रमाणावर काय परिणाम होतो ते आपल्यासाठी उपयुक्त आहे ते v m डॅश किंवा v m आहे कमाल दर आपल्याला माहित आहे t vmk3Et म्हणून vmk3Et vmk3×3×Et कारण Et3Et ∴vm3×k3Et3vm3×0 692 07mMmin 1 बाकीचे सरळ स्पष्ट आहे आपल्याकडे वेळेनुसार सब्सट्रेटची भिन्नता आहे येथे आपण मिळवलेले दिले आहे आपल्याला फक्त त्या समिकरणामध्ये घालायचे आहे जर आपण घातले तर 40 26 ln207 520 7 07t t 25 1 min अशा प्रकारे X चे प्रमाण 7 5 मिलीमोलर पर्यंत कमी होण्यासाठी सुमारे 25 मिनिटे लागतात 20 मिलीमोलरपासून सुरू होते आणि 25 मिनिटे 30 मिनिटांपेक्षा कमी असतात आणि म्हणून 30 मिनिटांत X ची कोणतीही विषारी मात्रा शिल्लक राहणार नाही